ठीक आहे तर हे मॉड्यूल आपल्याला एका संकल्पनेची ओळख करुन देणार आहे ज्याचा आम्ही संपूर्ण कोर्समध्ये मोठ्या प्रमाणात वापर करू आणि ही न्यूमेरिकल इंटिग्रेशन म्हणून काम करीत आहे तर आपण सिंपल न्यूमेरिकल इंटिग्रेशन च्या पुनरावलोकनाने सुरूवात करू ओके आपल्यास इतकी परिचित असलेली एखादी गोष्ट आपण हायस्कूलमध्ये पाहिली असती अंडरग्रेड ठीक आहे आम्ही फंक्शनच्या इंटरपोलेशनच्या कल्पनेकडे पुढे जाऊया आणि प्रथम दोन कल्पना एकत्रित करून अधिक प्रगत कल्पना न्यूमेरिकल इंटिग्रेशन साठी वापरू बरोबर आहे तर या मॉड्यूलमध्ये हा प्रवाह असणार आहे आम्ही अगदी साध्या न्यूमेरिकल इंटिग्रेशनने सुरुवात करतो तर फंक्शन f घेऊ ज्यामध्ये इंटिग्रल ठराविक विश्लेषणात्मक उपाय नसतो आपल्या सर्वांना माहित आहे की अशी काही फंक्शन आहेत जी अगदी बरोबर इंटिग्रेट केली जाऊ शकत नाहीत तर ह्या फंक्शनचे इंटिग्रल आपल्याला हवे आहे या प्रकारचे इंटिग्रल इलेक्ट्रोमॅग्नेटिक्समध्ये ते असे दिसतात कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक्समध्ये ज्या प्रकारचे फंक्शन्स दिसतात त्यांना विविध प्रकारचे बेसल फंक्शन्स मिळतात त्यांच्याकडे कोणतेही विश्लेषणात्मक एक्सप्रेशन नसते तर मी कसे इंटिग्रेट करू तुम्हाला ठीक या समस्येचा सामना करायचा आहे ठीक आहे तर रीमॅन इंटिग्रेशनची कल्पना प्रत्येकाला अंतर्ज्ञानाने माहित आहे की आपण हायस्कूलमध्ये पूर्वी याचा अभ्यास केला होता त्याचे इंटिग्रेशन वक्र अंतर्गत क्षेत्र आहे ठीक आहे जर मी हे असे काढले तर जर हे a आणि हे येथे b असे म्हटले तर या वक्र खाली क्षेत्र म्हणजे इंटिग्रल भाग आहे ओके आता आपल्यास आपल्या शालेय शिक्षणात इंटिग्रेशनच्या अगदी साध्या नियमांचा सामना करावा लागला असेल जे हे इंटिग्रेशन अंदाजे कसे करावे याबद्दल आहे ठीक आहे तर अर्थातच प्रथम नियम यालाच म्हणतात आयताकृती नियम म्हणतात हा मध्यबिंदू नियम आहे की येथे माझ्याकडे काही फंक्शन असल्यास आणि हा माझा मध्यांतर a स्वल्पविराम b आहे हे आहे मग हे काय म्हणते जर हे a आणि b मधील अंतर मी एच म्हणून दर्शवितो तर मी हे येथे एकाच व्हॅलूने पुनर्स्थित करतो बरोबर आहे तर हे मध्यबिंदू आहे बरोबर आणि अंदाजे कोनाद्वारे हे इंटिग्रल आहे या आयताच्या क्षेत्राने बरोबर आहे तर हे असे आहे तर हे माझ्या लांबी रुंदी बरोबर आहे आशा आहे की प्रत्येकाने हे आधी पाहिले असेल हे जसे दिसते तितके सोपे आहे तर तुम्हाला हे फंक्शनच्या पायर्या अंदाजे असे म्हणतात बरोबर आहे तर आपण कल्पना करू शकता की हे खूप अचूक होणार नाही हे अगदी अचूक करण्यासाठी मला काय करावे लागेल एच अगदी लहान करा म्हणजे हा एक मार्ग आहे दुसरा नियम जो आपण पाहिलेला आहे ज्याला आपण ट्रेपेझोइडल नियम म्हणू येथे समान फंक्शन घ्या पुन्हा त्याच मार्गाने काढण्याचा प्रयत्न करा तर हे असे म्हणूया की 2 बिंदू a आणि b काय करतात ते म्हणजे मध्यबिंदूमधून आयत घालण्याऐवजी मला हा ट्रॅपेझियम ठेऊ द्या तो हे कव्हर करेल बरोबर आहे तर हे असे ट्रॅपीझियम घेणार आहे आणि या भागाचे अंदाजे प्रमाण येथे आहे आणि तुम्ही मला पाहू शकता की ही लांबी देणार आहे मला ही लांबी देणार आहे आणि हेच ट्रॅपेझॉइडच्या क्षेत्राचे सूत्र आहे ठीक आहे अर्थात आम्ही मिडपॉईंट नियमांपेक्षा हे अधिक अचूक असल्याची अपेक्षा करतो कारण फ्लॅटिंगऐवजी मी येथे रेषात्मक फंक्शन बसवित आहे ठीक आहे जर आपल्याला त्याच इंटिग्रलसाठी आणखी अचूक उत्तर मिळवायचे असेल तर पुढील चरण तार्किकपणे आपण पाहू शकता की ही ऑर्डर 0 होती ही ऑर्डर 1 होती ऑर्डर 2 म्हणजे कोणत्या प्रकारचे वक्र आहे जो मी फिट करेल मी येथे फिट केलेली ही बिंदू रेखा कोणत्या ऑर्डरचा पॉलिनोमिल होती ही ठिपकेदार रेषा येथे बिंदू रेखा ही 1 ऑर्डरची एक पॉलिनोमिल आहे सरळ रेषा ही 1 ऑर्डरची पॉलिनोमिल आहे या प्रकरणात ही ऑर्डर 0 आहे ही ऑर्डर 1 आहे तर पुढील कारणास्तव म्हणजे आपण पुढे जाऊ या फंक्शनद्वारे एक पॅराबोला फिट करा बरोबर आहे तर हे समजा हे माझे a आहे हे माझे b आहे ओके तर मी येथे यासारखे काही तीन मुद्दे घेऊ शकतो आणि हा नियम काय करण्याचा प्रयत्न करेल ते ठीक आहे या तीन मुद्द्यांमधून मी एक पॅराबोला फिट करतो कारण मला पॅराबोला निर्दिष्ट करण्यासाठी मला तीन बिंदूची आवश्यकता आहे बरोबर आहे आणि मग त्या भागाची मोजणी केल्यास पॉलिनोमिल फंक्शनचा फायदा म्हणजे त्याचा इंटिग्रल काय पॉलिनोमिल मी क्लोस फॉर्ममध्ये इंटिग्रेट करू शकतो बरोबर आहे तर असे केल्याने मला हे सर्व नियम योग्य वाटतात तर मागील दिवसात जेव्हा इनोव्हेटिव्ह लोकांची नावे त्यामागे गेली तर सिम्पसन नावाच्या एखाद्या व्यक्तीने हा नियम शोधला म्हणजे आपला जन्म 300 वर्षांपूर्वी झाला असता तर त्याचे नाव तुमच्या नावावर ठेवले जाईल बरोबर आहे हे त्याबद्दल फार मोठे काहीही नाही परंतु हा सिम्पसनचा नियम आपल्याला सांगते की आपल्याला एक एक्सप्रेशन दुसर्या ऑर्डरचे अचूक मिळेल म्हणून जेव्हा मी उच्च आणि उच्च ऑर्डरवर जाईल तेव्हा मी फंक्शन अधिक अंदाजे करण्यास सक्षम असेल आणि एकदा फंक्शन अंदाजे केले तर पॉलिनोमिल इंटिग्रेट करणे सोपे होईल तर सिंपल न्यूमेरिकल इंटिग्रेशन मागील ही कल्पना आहे यासह थोडे पुढे जाऊया आपण पाहिलेल्या या सोप्या नियमांमागील मूलभूत कल्पना काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर या सोप्या नियमांचा आधार काय आहे टेलरचे प्रमेय येथे वापरल्याबद्दल आश्चर्य वाटल्यासारखे नाही आम्ही हे मोठ्या संख्येने अंकीय तंत्रात वापरले आहे आणि काय योग्य नाही तर हे आपल्याला सांगते की वाढते ऑर्डरच्या संदर्भात बिंदूबद्दल f फंक्शनचे अंदाजे अनुमान केले जाऊ शकते तर प्रथम टर्म कॉन्स्टन्ट आहे नंतर माझ्याकडे एक रेषात्मक संज्ञा आहे आणि नंतर माझ्याकडे चतुष्कोणीय संज्ञा आहे आणि तसेच बरोबर आहे आणि हे एक असीम सारांश आहे तर आपण घेऊ चला गणिताला सोपे बनवण्याचा प्रयत्न करूया चला तर लिहू ठीक आहे मग काय आहे तर ठीक आहे मी जिथे इच्छित तेथे मूळ ठेवू शकतो तर माझ्याकडे फक्त गणित सुलभ करण्यासाठी आहे तर माझ्याकडे f साठी एक प्रकारचा विश्लेषणात्मक फॉर्म आहे जो अंदाजे आहे मी या मालिकेच्या किती संज्ञा ठीक ठेवतो यावर अवलंबून हे अंदाजे असेल ठीक आहे आता मला हे इंटिग्रेट करायचे आहे तर मी हे इंटिग्रेट केल्यास काय होईल हे मी हे येथे ठेवणार आहे तर पहिल्या टर्ममध्ये पहिल्या टर्मचे काय होते 0 ते एच पर्यंत इंटिग्रेट करणे हा एक कॉन्स्टन्ट आहे बरोबर आहे तर 0 ते एच पर्यंतचे इंटिग्रेशन मला फक्त देईल अ विद्यार्थीः h h बरोबर आहे तर हे मला एच देईल कॉन्स्टन्ट आहे ही पहिली टर्म आहे मग दुसरी टर्म आहे बरोबर आहे तर मला हे मिळेल ठीक आहे जेव्हा मी म्हणतो मी काय म्हणत आहे मी म्हणत आहे तर हे कॉन्स्टन्ट आहे आणि पुढची टर्म मला इंटिग्रेशन देईल एकदा मला दिली जाईल विद्यार्थीः एक्स क्यूब 6 द्वारे तर हे पुन्हा करण्यासाठी अगदी सोपे आहे या सर्व उच्च ऑर्डर टर्म ठीक आहेत तर आता आपण पाहू शकता की आम्ही पाहिलेले हे साधे नियम कोठून आले आहेत तर आयत नियम जो आपण आधी पाहिला तो काय म्हणतो हे चालू ठेवले येथे फंक्शन बदलले फंक्शनला कॉन्स्टन्ट व्हॅल्यूद्वारे बदलले बरोबर आहे तर या टर्ममध्ये मी फक्त कॉन्स्टन्ट टर्म ठेवल्यास मला काय मिळेल आयत नियम मला सांगेल की हा इंटिग्रल येथे आपण याला I म्हणू आपण म्हणू तसेच त्रुटी त्रुटीचा ऑर्डर काय आहे विद्यार्थीः स्क्वेअर स्क्वेअर बरोबर आहे हा त्रुटीचा ऑर्डर आहे बरोबर आहे तर हा ऑर्डर आहे तर तुम्हाला फंक्शनचे मूल्य एका बिंदूत इंटरव्हल ने गुणाकार झाले आहे जे आयत नियम आहे बरोबर आहे तर आता जेव्हा मी ट्रॅपीझोइडल नियमात जातो तेव्हा मी काय करणार आहे मला रेखीय ठेवायचे आहे बरोबर परंतु आता रेखीय संज्ञेसह वागणे मला याबद्दल काही तरी करावे लागेल तर मी पुनर्स्थित करावे असे आपल्याला कसे वाटते द्वारा पुनर्स्थित बरोबर आहे मर्यादित फरक म्हणूनच मी म्हणू शकतो की मी हे अंदाजे काय लिहू शकतो ठीक आहे तर जर मी पहिल्या दोन अटी पाळल्या तर मला मिळेल आणि त्रुटीचा ऑर्डर होईल ठीक आहे तर ही गोष्ट सुलभ करेल एक h रद्द होईल मला काय मिळणार आहे मला मिळेल h मी कॉमन घेऊ शकतो चा गुणांक काय आहे विद्यार्थी अर्धा अर्धा आणि चा गुणांक काय आहे अर्धा बरोबर आहे तर मी 2 बाहेर घेऊ शकतो मला मिळणार आहे तर हे अगदी आपल्या ट्रॅपीझोइडल नियमानुसार दिसत नाही बरोबर आहे तर आपल्या लक्षात आले की हे मूलभूत तत्त्व आहे टेलरचे प्रमेय आपण उच्च ऑर्डर टर्मवर जाणे चालू ठेवू शकता आपल्याला अधिकाधिक अचूक एक्सप्रेशन मिळेल तर सिंपसन नंतरची ही सूत्रे कोणाचेही नाव घेता थांबले कारण ते खूप कंटाळवाणे झाले परंतु या सर्वसाधारण तत्त्वांचा समूह त्यांना न्यूटन कोट्स सूत्र म्हणतात ठीक आहे हे येथे जाणून घेण्यासारखे काही नाही तर या विशिष्ट मॉड्यूलमध्ये मला जे सांगायचे होते ते म्हणजे न्यूमेरिकल इंटिग्रेशन मागचे बेसिस साधी न्यूमेरिकल इंटिग्रेशन ठीक आहे पुढे जाताना आपण जरा जास्त जटिल कल्पना बघू म्हणून आम्ही न्यूमेरिकल इंटिग्रेशनकडे लक्ष देत होतो आणि आम्हाला हायस्कूलमध्ये आयत नियम ट्रॅपेझॉइडल नियम इत्यादि सारख्या टेलरचे प्रमेय होते जसे साध्या इंटिग्रेशनच्या नियमांचा आधार होता आम्हाला ही कल्पना वाढवायची आहे आणि क्रमवारी थोडी अधिक द्यावी लागेल तर आपण हे करूया तर आम्ही जे पाहिले ते ट्रॅपेझॉइडल नियम 0 ते एच पर्यंतच्या इंटिग्रलसाठी होते प्रत्येकजण आतापर्यंत शी परिचित आहे आणि 0 पासून h पर्यंत लांबी बरोबर आहे तर हे माझे येथे फंक्शन होते हे 0 आणि एच बरोबर आहे आणि हे माझे आणि आहे आणि हे अंदाजे काय करत आहे ही एक सरळ रेष ठेवत आहे आणि आपल्याला इथले क्षेत्र सांगत आहे ज्याची येथे गणना करीत आहे परंतु हे केवळ 0 ते h पर्यंत एका अंतरासाठी होते मुळात मला हा नियम संपूर्ण अंतराच्या शेवटी वाढवायचा आहे बरोबर आहे तर समजा माझ्याकडे n बिंदू आहेत पासून पर्यंत ठीक आहे तर हे येथे माझे एक्स अक्ष आहे आणि माझ्याकडे आहे आणि असे समजून घेऊ की हे अंतर एकसारखे आहे जरी हे नसले तरी ठीक आहे तर मला संपूर्ण इंटिग्रल पासून पर्यंत जाणून घेण्यासाठी फक्त हा ट्रॅपीझोइडल नियम लागू करायचा असल्यास मला फक्त या प्रत्येक विभागातील योगदानाची भर घालणे आवश्यक आहे बरोबर आहे जर मला हे इथे हवे असेल तर हे असे होईल असे तुम्हाला वाटते काय तर येथे पहिल्या विभागासाठी ठीक आहे मग येईन आणि मला मिळेल मग मी कडे येईन माझ्याजवळ असेल त्याचा गुणांक काय असेल तर त्याचा गुणांक या अंतराने असेल त्याचप्रकारे येथे एक आहे जेव्हा मी या मध्यांतर पासून योगदान घेईन तेव्हा परत येईल तर त्याचे योगदान h आणखी असेल बरोबर आहे तर ही संपूर्ण गोष्ट मी लिहू शकतो जसे तर मी एक एच कॉमन घेऊ शकतो मला मिळेल विद्यार्थीः बरोबर आहे खूप सरळ पुढे आता आपण इथेच थांबलो असतो जर आपल्याला हे करायचे असेल तर आम्ही येथेच थांबलो असतो परंतु हे अधिक प्रमाणित पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करूया आणि तो मानक मार्ग कोणता आहे हे असे समन लिहू ठीक आहे हे सूत्र या साच्यात योग्य बसते आणि आपण ते पाहू शकता की हे सरळ सरळ पुढे आहे की नाही आणि इतरांसाठी बरोबर आहे तर आणि ठीक आहे म्हणून आम्ही काही नवीन केले नाही आम्ही फक्त पुन्हा लिहिले जे आमच्याकडे आधीपासूनच होते जे मी मानक नोटेशन म्हणून संबोधणार आहे हे अंदाजे आहे ठीक आहे आता हे लिहिण्याची पद्धत थोडी विचित्र वाटेल परंतु यालाच आपण चतुर्भुज नियम म्हणतो आता चतुर्भुज नियमांचे घटक काय आहेत हे असे आहे जेथे मला समीकरणाचे विश्लेषक इंटिग्रल माहित नाही ठीक आहे ही पहिली गोष्ट आहे मी माझे फंक्शन विश्लेषणाने कसे इंटिग्रेट करावे हे माहित नाही म्हणूनच मी ही सर्व सर्कस करत आहे तर त्याऐवजी एक सूत्र मला इंटिग्रल अंदाजे सांगते हे सूत्र काय आहे तर चतुर्भुज नियम म्हणजे एक सूत्र ठीक आहे तर चतुर्भुज नियम हा शब्द काल्पनिक वाटतो परंतु तो काय आहे हे एक सूत्र आहे सूत्रांचे दोन घटक काय आहेत वजन तर आणि हे बिंदू यावर फंक्शनचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे ठीक आहे तर एकदा मी तुम्हाला सांगितले की येथे चतुर्भुज नियम आहे आपण मला विचारायला पाहिजे की वजन काय आहे फंक्शन मूल्यांकनाचे पॉईंट्स काय आहेत या मूल्यांकन पॉईंट्सना कधीकधी नोड्स देखील म्हणतात ओके आणि एकदा निर्दिष्ट केले की समजा आता हे फंक्शन तुमच्याकडे आहे समजा आता मी तुम्हाला सांगतो की मला आणखी काही फंक्शन इंटिग्रेट करायचे आहेत तर मला चतुर्भुज नियम बदलावा लागेल नाही मी तुम्हाला दिले आहे मी बरीच मेहनत घेतल्यानंतर शोध लावला आहे मी चतुर्भुज नियम शोधला आहे आणि मी इंटिग्रेट करण्यासाठी वापरतो आता तुम्ही उद्या या आणि म्हणा नाही मला इंटिग्रेट करायचे आहे जिथे g काही वेगळे फंक्शन आहे मला चतुर्भुज नियम बदलण्याची आवश्यकता आहे उत्तर होय आहे उत्तर नाही आहे इतर काही उत्तरे फंक्शन इंटिग्रेट करणे हे उद्दीष्ट आहे मला चतुर्भुज नियम बदलण्याची आवश्यकता आहे का तर आपण उत्तर द्यावे की आपण नुकतीच चर्चा केलेली चतुर्भुज नियम म्हणजे काय चतुर्भुज नियम काय आहे विद्यार्थी फंक्शनवर अवलंबून पॉईंट्स विद्यार्थी कारण जेव्हा आपण 0 वापरत असतो कारण आपण फंक्शन अधिक करून हे मुद्दे ठरवले कारण एखादी गोष्ट ट्रॅपीझोइडल सारखी दिसते तेव्हा आपल्याला तो विभाग घ्यावा लागेल संदर्भ वेळ 1749 नाही आम्ही जे केले ते खरोखरच नाही आम्ही येथे एक्स अक्ष वर रेष घेतली आम्ही एकसमान हा भाग तोडला ठीक आहे आणि मी देत असलेली किंमत अशी आहे की मी प्रत्येक विभागात ते ते असे म्हणत आहे की मी जवळपास एक ट्रॅपेझोइडल अंदाजित करणार आहे की नाही हे चांगले अंदाजे आहे की नाही जर मी नवीन फंक्शन g घेऊन आलो तर मला चतुर्भुज नियम बदलण्याची गरज नाही माझ्याकडे सर्व आहे मी दिले आहे आणि ते निश्चित आहेत तर नवीन फंक्शन जी चे इंटिग्रल कसे येईल हे आता असेल जर मला आता इंटिग्रल हवे असेल तर मी फक्त फंक्शनचे मूल्य बदलतो ठीक आहे तर मला आधीच माहित आहे मला माहित आहे मला फक्त फंक्शनचे मूल्य शोधावे लागेल तर हे किती सामर्थ्य आहे ते आपण पाहता मला कोणत्याही फंक्शनचे विश्लेषणात्मक इंटिग्रल माहित असणे आवश्यक नाही मला फक्त फंक्शन व्हॅल्यूज हव्या आहेत काही वेगळ्या बिंदूंवर फंक्शनचे मूल्य जाणून घेतल्यामुळे मी इंटिग्रल अंदाजे अंदाजे करण्यास सक्षम आहे म्हणूनच हे असे म्हणतात चतुर्भुज नियम म्हणून उपयुक्त आहे आपण ते एकदा उपयुक्त बनवू शकता आपण विशिष्ट परिस्थितीत हे कितीही फंक्शन्ससाठी वापरू शकता आणि या अटींबद्दल आपण जसजसे पुढे जाऊ त्याबद्दल आपण बोलू म्हणूनच हा चतुर्भुज नियम अतिशय उपयुक्त आहे ठीक आहे आता आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आतापर्यंत आम्ही जे करीत होतो ते म्हणजे उदाहरणार्थ हा ट्रॅपेझॉइडल नियम होता आम्ही सिम्पसनच्या नियमाप्रमाणे चतुर्भुज नियम देखील तयार करु शकलो असतो सिम्पसनच्या नियमांनी काय केले हे प्रत्येक विभागात पॅराबोला बसवते बरोबर आणि मग ते अंदाजे निश्चितच अधिक योग्य असेल तर आता आपण विचार करू शकता की आम्ही हे कसे अधिक अचूक बनवू शकतो आम्हाला समान फंक्शन मूल्यांकनांसाठी अधिक अचूकता हवी आहे आता असे दिसते आहे की जर मला अधिकाधिक अचूकता हवी असेल तर मी अधिक पॉईंट्सवर माझ्या फंक्शनचे मूल्यांकन केले पाहिजे बरोबर आहे जर मला पॅराबोला फिट करायचा असेल तर मला अधिक पॉईंट्सची आवश्यकता आहे नंतर मला जर एखादी ओळ बसवायची असेल तर बरोबर आहे आता तर प्रश्न असा आहे की आपण लोभी असू शकता आणि तरीही आपण समान पॉईंट्सची संख्या टिकवून ठेवून मला अधिक अचूकता मिळू शकेल असे विचारू शकता तर त्याबद्दल आम्ही चौकशी करणार आहोत